डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश आहे मी आर्किटेक्चर आणि आयआयटी रुड़की विभागातील सहाय्यक प्राध्यापक आहे तमिळनाडू भाग दोन मधील त्सुनामीच्या रीकॉन्स्ट्रुकशनचे हे निरंतर व्याख्यान आहे हे फाइण्डिंग्सबद्दल आहे मागील व्याख्यानात मी विकसित केलेल्या पद्धती आणि दृष्टिकोनाबद्दल बोललो मी शेवटच्या व्याख्यानात म्हटल्याप्रमाणे मी तीन केस स्टडीज निवडले आहेत जे तीन गावे आहेत ती म्हणजे एक कन्याकुमारी जवळ सौथ कोवळम आहे थरंगंबडी येथे कराईकल आणि नागापट्टिनम जवळ आहे आणि लाइटहाऊस कुप्पम जे दलित गाव बेट आहे आणि इथे मी काही प्रकारच्या वांशिक पद्धती आयोजित केल्या आहेत मी तिथे मच्छीमार म्हणून राहायचो आणि मी विविध समुदायांशी संवाद साधणार होतो 2005 2006 बद्दल ज्या रिसर्चच्या वेळी आपण बोलत आहोत त्यातील पहिले आव्हान जिथे गुगल अर्थ अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होते आणि मला कोणताही मॅप मिळत नव्हता म्हणून गुगल अर्थने मला जे काही द्यावे ते मला या मॅपचे डिजिटायझेशन करावे लागेल आणि काही फिजिकल निरीक्षणे म्हणून मी हे मॅप विशेषतः विकसित केले आहेत कोवलम मॅप पाहिल्यास आणि हे मुळातच समुद्र आणि नंतर हिंद महासागर आणि आपल्याकडे मीठाच्या खाणी आहेत आणि हेच गावचे मुख्य केंद्र आहे आणि हे मुख्य गाव केंद्र आहे आणि त्यानंतर या सुनामी दरम्यान 88 घरांचे नुकसान झाले आणि सरकारने तत्काळ या 88 घरांचे मूल्यांकन केले आणि सीआरझेडच्या नियमांमुळे त्यांनी त्यांच्यासाठी पर्यायी स्थान शोधण्याचे ठरविले म्हणून त्यांनी डीसी नगर टप्प्यात आणि एसआयएसयू नगरात काही जमीन घेतली आणि त्यांनी ओळखले की ही एक सरकारी जमीन आहे आणि सुमारे 88 घरे दिली आहेत तर त्या नंतर चर्चला हे समजले आहे की आपण हे अधिक विशेष गाव तयार करण्याची आणि डिसास्टरच्या आधीच्या असुरक्षिततेकडे लक्ष देण्याची संधी म्हणून का घेत नाही तिथेच चर्चांनी समुदाय एकत्र केले आणि त्यांनी काही पैसे पुढे ठेवले आणि त्यांनी वेगवेगळ्या पार्सलमध्ये आणखी काही जमीन विकत घेतली आणि हे दोन प्रॅक्सिस नगर आहेत जे नंतर सीआरझेड नियमनात बदल करण्यात आले तेव्हा सुधारित केले गेले आणि त्यांनी आणखी काही जमीन विकत घेतली आणि येथेच समुदायांनी त्यात काही पैसे ठेवले आहेत परंतु येथे आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की ते लोक ज्यांची पूर्वी घरे होती परंतु आता त्यांना शासकीय पाठबळाद्वारे घरे दिली गेली आहेत जी पूर्णपणे जमीन व घर मुक्त आहे तर आता हे लोक 10 वर्षांच्या भाडेतत्त्वावर होते तेव्हाच त्यांना पट्ट्या आणि स्वत च्या पैशाने जमीन विकत घेतलेल्या लोकांना मिळेल तर आता त्यांना सुरुवातीपासूनच पाट्या मिळाल्या आहेत पारंपारिक घरांप्रमाणे ज्यात पूर्वीचे सर्व समृद्ध चरित्र आहे तशी त्सुनामीनंतर ते चारशे घरांचे गाव होते ज्यांनी प्रशस्त गाव बनविण्याची संधी घेतली आणि प्रशस्त गाव बनवण्याच्या प्रक्रियेत 400 हजार झाले आहेत घरे म्हणजे संयुक्त कुटुंबे विभक्त कुटुंब सेटअपमध्ये मोडली आहेत म्हणून वडील आणि आई संपूर्ण शहर जुने शहर भागात आणि जुन्या खेड्यात राहू लागले आणि भाऊ व बहिणी त्यांना जे काही मिळाले ते जमीन व लॉटरी वाटप जे काही मिळाले त्यामध्ये त्यांनी विखुरले तर आपण पारंपारिक गृहनिर्माण सेटअपकडे पाहिले तर आपण आर्किटेक्चरचे पारंपारिक घटक पाहू शकता जिथे त्यांच्याकडे काही नेट स्टोरेजेस आहेत आणि ते निव्वळ विणकाम करतात ते मासे कोरडे करीत आहेत आणि पारंपारिक घटक ज्यात अधिक गोपनीयता प्रतीक आहेत ते खिडकी आणि दरवाजा दोन्ही म्हणून कार्य करू शकतात आणि हे किनारपट्टीच्या बाजूस हवामान आहे आणि घरात आणि अगदी क्लस्टर्समध्ये आरामदायक राहणे खूप कार्यक्षम आहे त्या खेड्यांमध्ये फारच अरुंद अत्यंत ऑरगॅनिक विकास झाला होता आणि डिसास्टरच्या समस्यांपूर्वी काही शेजारी काही पाण्याचे प्रश्न किंवा सेवेच्या समस्यांसहही काही समस्या उद्भवल्या अगदी निकटवर्तीय असलेल्या कुटुंबांमध्ये एकाच वेळी काही समस्या आहेत रिकव्हरी प्रक्रियेत पुनर्निर्माण टप्प्यात जेव्हा त्यांनी ही नवीन जमीन ओळखली म्हणून ज्या सरकारी आणि एनजीओनी यावर काम केले आहे त्यासह त्यांनी प्रत्यक्षात एक प्रकारचे ग्रीड आयर्नचे नमुने प्रस्तावित केले आणि एक अतिशय लिनिअर नेटवर्क आणि येथे त्यांनी लॉटरी पध्दत स्वीकारली आहे येथे जेव्हा त्यांनी लॉटरी घेतली तेव्हा कोणालाही माहिती नाही की आपला शेजारी कोण आहे आणि आपण कोठे जात आहात त्यामुळे प्रत्यक्षात आपणास दुवा साधलेला काही परिसर तुटला आहे आणि हळूहळू लोकांनी कंपाऊंडच्या भिंती बनवण्यास सुरवात केली आणि सुरुवातीच्या पहिल्या दोन टप्प्यात दोन वर्षांमध्ये त्यांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा होत नव्हता आणि हळूहळू गोष्टी विकसित झाल्या आणि काही लोक त्यांनी अंगणातल्या स्वयंपाकघरांचा विस्तार सुरू केला कारण आपणास माहिती आहे मच्छीमार ते मासे शिजवतात आणि स्वयंपाकघर बाहेर असावे असे त्यांना वाटते तर आतमध्ये स्वयंपाकघर असूनही असूनही ते बाहेरच ठेवणे पसंत करतात तर या नमुन्यांचा समाजात कोणत्या प्रकारचा प्रभाव निर्माण झाला आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ त्सुनामीच्या आधी एमडीआर जवळ सर्व काही होते आमच्याकडे हार्बर आहे तुमच्याकडे लिलाव करण्याचे ठिकाण आहे तुमच्याकडे येथे गाव चौक आहे सर्व काही शहरालगत आहे पण आता त्सुनामीनंतर त्यांना दोन किलोमीटरवर जावं लागणार आहे जे एका व्यक्तीला जवळजवळ घेतलं जातं आहे त्यांना जवळपास 2 किलोमीटर चालत जावं लागेल आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही आणि मी लॅपटॉप किंवा लहानसह एक किलोमीटर किंवा दोन किलोमीटर चालत आहोत पण ते चालत आहेत फिश गियर नेट डिझेल संकलित केलेला मासा इतर कोणतीही उपकरणे आणि असे नाही की ते सकाळी 900 ते 500 वाजता ऑफिस आहेत कधीकधी माशाच्या पकड्यावर अवलंबून ते पहाटे चार वाजल्यापासून पहाटे आठ वाजता परत येतील त्यांना कदाचित 1100 वाजता जावे लागेल आणि ते संध्याकाळी 500 वाजता परत येतील तर ते कोणत्या प्रकारचे मासे पकडतात यावर पूर्णपणे अवलंबून असते म्हणून प्रत्येक वेळी दोन किलोमीटर चालणे आणि परत येणे त्यांच्यासाठी खूप कठीण काम आहे प्रत्येकासाठी चर्च मध्यभागी आहे खेड्यातील चर्च आहे तेथील रहिवासी चर्च आणि ज्येष्ठ लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात ही एक कठीण गोष्ट बनली आहे किंवा कोणत्याही गावातल्या सभांना उपस्थित राहणे खूप कठीण झाले आहे कठीण गोष्ट कोणत्याही सण साजरे करण्यासाठी देखील जसे आपण पाहू शकता की ख्रिसमस हा एक उत्सव बनत असलेल्या प्रत्येक रस्त्यावर थेट उत्सवांपैकी एक होता आणि नवीन क्लस्टरमध्ये आपण पाहू शकता की बरेच काही घडत नाही आणि खरं तर चर्च आपल्या प्रयत्नांचा कसा प्रयत्न करीत आहे आम्ही कसे आयोजित करू शकतो समुद्राच्या किनाऱ्यावरील मुक्त जनता आणि त्यासारख्या गोष्टी तर आता नवीन परिस्थितीत विशिष्ट उत्सव हळूहळू कमी होत नाहीत कारण धार्मिक स्थळांवर आणि राजकीय बैठकीत प्रवेश करणे केवळ आपल्या वैयक्तिक पातळीवरच नाही पूर्वी हसबंड जेव्हा मासेमारीसाठी जात होता तेव्हा त्या बाईला बोट दिसली अरे माझा हसबंड येत आहे आणि हसबंडकडे जेवणाची वाट पाहत आहे कारण तो उपासमार होईल पण आता ते फक्त करू शकते हसबंड येणार आहे की नाही हे तिला समजू शकत नाही तर साहजिकच जेव्हा ती व्यक्ती परत येईल तेव्हा तो असे म्हणणार नाही की त्याच्याबरोबर तेथे कोणीही नाही आहे ज्याला तुला माहित आहे त्याला खायला द्या स्पष्टपणे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या ओळखीप्रमाणे परत येते तेव्हा ती किनाऱ्यावरुन आणि किनाऱ्यावरुन परत येते आणि भूक आहे आणि साहजिकच यामुळे कौटुंबिक नात्यात काही विशिष्ट प्रभाव निर्माण झाला आहे कदाचित जेव्हा तो घरी जाईल तेव्हा तो म्हणतो की आपल्याला माहिती आहे माझे बंध कौटुंबिक नेटवर्क कमकुवत झाले आणि बॉन्ड हळूहळू कमी होत गेले जेव्हा एनजीओ आपणास कोणत्या प्रकारचे घर हवे आहे याबद्दल सल्लामसलत करण्यास सुरवात केली आहे तेव्हा ते म्हणाले की होय आम्हाला वीट आणि काँक्रीट घर हवे आहे कारण बहुतेक प्रभाव जवळच्या शहरी भागातून होतो एनजीओनी नेमके हेच दिले आहे परंतु आता त्यांना हे समजले आहे की आपल्याकडे ज्या समुदायाचे घर आहे ते जुने घर असले पाहिजे कारण हे तुम्हाला माहिती आहे थरमॅलीदृष्ट्या ते अधिक आरामदायक आहे आणि येथे सूर्य खूप उष्ण आहे तसेच आता स्वयंपाकघरांचे अभिमुखता त्यांना स्वयंपाकघरातून बाहेरून आणि त्यांच्या संस्कृतीत अन्न आणले पाहिजे त्यांना जेवण दिसावेसे वाटत नाही जसे की मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या लोकांचे घर होते पूर्वी ज्यांचे त्सुनामीच्या वेळी नुकसान झाले होते आणि आता ज्या लोकांना शासकीय जमीन मिळाली व त्यांनी पुढील दहा वर्षांसाठी शासनाने बांधले त्यांना यापुढे कोणताही पट्टा मिळणार नाही पण आता ज्या लोकांकडे घर नव्हते त्यांना आता काही पैसे ठेवता आले आणि त्यांना नवीन घर मिळाले ज्यामुळे त्यांना पट्टा मिळाला तर याचा अर्थ असा की कार्यकाळात त्या दरम्यान थोडे फरक निर्माण झाले आणि जमीन व घराचा मालकीचा भाग कारण जर त्यांना हे घर विकायचे असेल तर हे लोक विकू शकत नाहीत परंतु हे लोक विकू शकतात तर याचा अर्थ असा की स्वत ची काही भावना निर्माण झाली आहे देखभाल करण्याच्या पैलूबद्दल देखील तर कौटुंबिक नेटवर्कची डायनॅमिक काही लहान कुटुंबांमध्ये कुटुंबावर अवलंबून आहे ज्यात पती मरण पावले आहेत आणि नवीन घर असूनही त्यांना आजीविकाची सुविधा नसलेली एकमेव आधार आहे तर जिथे कौटुंबिक खर्च चालवण्यासाठी त्या महिलेने एक लहान दुकान म्हणून आपल्या घराचा मोर्चा वाढविणे सुरू केले आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकघर वाढविण्यात आले थरंगांबाडीच्या दुसर्या बाबतीत हे तीन क्लस्टर आहेत एक म्हणजे डॅनिश वसाहत आणि मुसलमान पूर्व वसाहती घरे आणि मच्छीमार समाज समजू आणि हे रेणुका देवीचे मंदिर आहे आणि हे मुळात पर्यटन क्षेत्र आहे इथल्या डॅनसबर्ग किल्ल्यामुळे आणि शहराच्या मध्यभागी तर हा महामार्ग आहे आणि असेच आहे आणि हे एक मसिलाममणि मंदिर आहे ज्यामुळे त्सुनामीच्या वेळी नुकसान झाले आणि त्सुनामीनंतर जर आपण नेटवर्ककडे पाहिले तर बर्याच कुरियाकोस आर्किटेक्टने तसेच एसआयएफएफएस एजन्सीने या मच्छिमारांच्या घरे त्यांनी बदलली आहेत ही जमीन त्यांनी ओळखली आहे आणि जेव्हा सहभाग घेण्याच्या दृष्टीकोनातून अधिक माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घरे बनविण्याचा प्रयत्न केला तर त्याच शेजार्यांना त्याच क्लस्टरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी रस्त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टायपोलॉजीजचे दस्तऐवजीकरण केले आहे सेटलमेंटमध्ये विविध प्रकारचे कनेक्टिव्हिटीचे नमुने आणि त्या इमारतीचे तपशील आणि सर्वकाही तसेच मेंटल मॅप घेतले तुम्हाला माहिती आहे कोवलम मी लोकांची कल्पना कशी करतात आणि त्या स्थानांना कसे समजतात याचे मेंटल मॅप मी घेतले आहेत परंतु तारांगणबाडीत ते शक्य झाले नाही कारण जेव्हा मी त्यांचे मेंटल मॅप काढण्यासाठी काही कागदपत्र दिले तेव्हा हात थरथर कापू लागले तेव्हा मी काय केले एसआयएफएफने तयार केलेले मॅप मी त्सुनामीच्या आधी घेतले होते व दुसरे एक म्हणजे त्सुनामी नंतर हे नवीन स्थानांतरन घरे आहेत मी म्हणतो की हे रेणुका देवी मंदिर आहे मग अरे हे मंदिर आहे मग हे माझे घर आहे मग मी त्यांना विचारले की सर्व कोठे जातात मग तो म्हणतो की माझे घर असे आहे की मी माझ्या मुलांना या वसाहती क्षेत्रात असलेल्या ख्रिश्चन शाळेत घेऊन गेलो आणि मग मी इथल्या कारखान्यात जातो आणि मग मी बाजारात जाऊन बंदरात जाणाऱ्या माशांना विकतो अशाप्रकारे यास एक प्रिन्सेस स्ट्रीट म्हटले जाते परंतु स्थानांतरित संदर्भात हे माझे घर आहे आणि मग मी म्हणालो मी एक खुणा देतो ही शाळा आहे मग मी म्हणालो अरे ही शाळा आहे मग ते म्हणाले होय आम्ही शाळेत असा प्रवास करतो येथून हार्बरला प्रवास करा मुलाखतींमध्ये अगदी पूर्व वसाहतीतील बरेच लोक असे म्हणू लागले की आम्ही येथे खूष नाही कारण माझे बरेच मित्र बाकी आहेत व आम्ही नाही हे इथे फार कंटाळवाणे आहे तर त्यांनी त्यांची घरे विक्रीस सुरुवात केली आणि ते जवळच्या काही ठिकाणी परत जात आहेत खरोखर काय आहे हे मला कळले नाही कारण अजूनही लोक एकाच गावात राहत आहेत आणि त्यांनी संवाद का का केला नाही या मॅपने मला ते दर्शविले आहेत की ते का नाही कारण पूर्वी हा एकमेव मार्ग आहे जो तीनही समुदायांना जोडत होता परंतु आता ते शहराच्या परिघावर आणि फक्त शाळेकडे चालत आहेत म्हणजेच ते या मार्गाने चालत नाहीत याचा अर्थ पेडेस्टरीण मोव्हमेन्टमुळे खरोखरच कोम्मुनिकेशनची काही विशिष्ट जागा निर्माण झाली आणि यामुळे काही सामाजिक नेटवर्क्स कमकुवत होऊ लागले आणि माझ्या अभ्यासाच्या वेळी सुरू असलेल्या लाईटहाऊस कूपनमध्ये आणि ते दलित 11 बेट होते 11 खेडे पुलिकट तलावाजवळील एका बेटावर स्थायिक होते म्हणून मी दररोज बोटमधून येथून इकडे यायचो आणि मग मी काही गट फोकस ग्रुप आणि यासारख्या गोष्टींमध्ये थोडा वेळ घालवायचो जरी त्यांना पुनर्वसन पर्याय म्हणून ऑफर केले गेले होते परंतु त्यांनी त्यासाठी निवड केली नाही ते फक्त मुक्काम करतात त्यांना तिथेच रहायचे होते आणि ते वीट आणि काँक्रीटच्या घरासाठी गेले आहेत म्हणून टिप्पणी देणे फार लवकर होईल परंतु त्यानंतर त्या दोन तीन वर्षात आम्हाला जबरदस्त प्रतिसाद दिसू शकणार्या दोन शोधांवरून लोकांनी विस्तार वाढविणे आणि नंतर अतिक्रमण करणे सुरू केले सुदैवाने या दोन लोकांना लॉटरी पद्धतीने मिळाले त्यांना दोन भावांना एक शेजारचे घर मिळाले तर मग त्यांनी काय केले की त्यांनी स्वतःच्या मालकीच्या भावनेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकाच छताचा विस्तार केला लोकांनी मागील बाथरूमचा विस्तार सुरू केला आणि त्यांच्याकडे सार्वजनिक ठिकाणे नाहीत त्यांना आसपासच्या जागांवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली आणि त्यांनी सामाजिकरण प्रक्रियेसाठी काही मुलांचे क्रियाकलाप चालू केले सुनामीमुळे पती हरवलेल्या बाईने घरासमोर छोटे दुकान असलेले दुकान म्हणून त्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली ही एक महत्वाची बाब आहे जरी नवीन घरांमध्ये शौचालयांची व्यवस्था केली गेली होती ज्याचे ते पूजा कक्ष आहेत ठीक आहे कारण वास्तुनुसार त्यांचा असा विश्वास आहे की हे येथे असावे आणि त्यांनी धर्मांतर केले त्यानंतर त्यांनी शौचालय बाहेर ढकलले अशा प्रकारे इमारतीची रचना पातळीदेखील समाजाला आवश्यक आहे याचा विचार केला गेलेला नाही तर मी तुम्हाला एक चित्रपट दर्शवितो आणि हे प्रत्यक्षात क्षेत्रातल्या काही प्रतिक्रियांबद्दल सांगेल तर डिसास्टर नंतरच्या अनुभवांच्या या प्रकारांना लोकांनी कसा प्रतिसाद दिला याची आपल्याला कल्पना येईल

Video Start Time 1559 Video End Time 2251 तर आता आपण व्हिडिओ पाहिला आहे आणि आता आपल्याला कौटुंबिक अंतराचा एक छोटासा पैलू देखील आपणास बंधुता नातलग धर्म या गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत आणि लोक कशा प्रकारे बदल घडवून आणू लागले एक आपत्तिमय परिवर्तन कसे आहे याची कल्पना येते मी त्याच साइटवर आठ वर्षांनंतर पुन्हा भेट दिली तरीही मी माझे संशोधन संपवले मी अजूनही या ठिकाणी या गोष्टी कशा पाहिल्या याबद्दल भेट दिली सुरुवातीला त्यांना हे घर देण्यात आले परंतु आता या मुख्य कोवाळममध्ये त्याच घरे सुधारित केली गेली आहेत पूर्वीच्या नवीन गृहनिर्माण क्लस्टरमध्ये त्यांच्या जवळ चर्च किंवा काही धार्मिक इमारत नव्हती तर सार्वजनिक ठिकाणी आणि त्याच धर्तीवर आणि त्याच रंगात प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी चर्च बेल टॉवर बांधण्यास सुरवात केली तर येथे वास्तूशैलीही प्रतिबिंबित झाली त्यांनी पुन्हा टाइल छप्पर घालून आणि छोट्या छोट्या पोर्टिकोसह सौथ भारतीयांचे पारंपारिक घटक परत आणले आणि रंग तेजस्वी रंग आणि ज्येष्ठ लोकांसाठी जे काही बफर स्पेसमध्ये उरले आहे ते जाळे झाकून टाकले आणि त्यांनी थोडी लहान प्रार्थना खोल्या बांधण्यास सुरवात केली तर त्या मार्गाने लोकांनी बदल घडवून आणण्यास सुरवात केली तर जर एखाद्याला ही बदल प्रक्रिया समजून घ्यायची असेल तर ते केवळ एका वर्षाच्या कामातून किंवा दोन वर्षाच्या कामावरून समजून घेऊ शकत नाही म्हणजे कमीतकमी आठ वर्षांनंतर मी येथे पाहू शकतो जेव्हा मी गेलो तेव्हा मला एक प्रचंड बदल दिसला तर येथे मूलभूत संकल्पना का अयशस्वी झाली या मूलभूत गोष्टीवर आपण काय निष्कर्ष काढत आहोत पहिली गोष्ट म्हणजे युनिफॉर्म आणि स्टॅण्डर्डाइज्ड फॉर्म जे अनेक प्रकरणांमध्ये स्वीकार्य नाहीत कारण हे कौटुंबिक नेटवर्क कौटुंबिक आकार कौटुंबिक संरचना वैयक्तिक आणि सामूहिक गरजा वेगवेगळ्यावर आधारित आहे डिसास्टरआधी आणि डिसास्टरनंतर सुनामीच्या वेळी ज्यांचा नवरा नर मारला गेला असेल आणि मग पत्नी व मुले असतील बेघर आणि रोजीरोटी कमी तर मग त्याचे काय करावे जेणेकरुन एखाद्यास कुटूंबाची डायनॅमिक पैलू आणि त्याची मैत्री आणि त्याचे नेटवर्क पहावे लागेल जरा कल्पना करा त्या व्हिडिओमधील बाईची कल्पना करा की जर तिच्या सासुरांना तिच्या घराशेजारी घर दिले गेले असेल तर जेव्हा ती दुकान चालवित असेल तेव्हा तिला तिच्या मुलांची देखभाल करण्यास थोडेसे सहकार्य मिळाले असेल तर त्या मार्गाने हे अगदी सूक्ष्म पातळीचे व्यवस्थापन प्रकरण आहे ज्याकडे एखाद्याने ते पहावे मूलभूत बाबींच्या डिझाइनमध्ये धार्मिक श्रद्धा आणि चालीरिती पुरेसे नव्हती पूजा खोल्यांचे उदाहरण धार्मिक इमारती त्यांनी त्या कशा सुधारित केल्या आहेत याविषयीचे दिशानिर्देश तसेच तेथील रहिवाशांवर त्याचा कसा प्रभाव पडतो यासह आपण पाहू शकता जेव्हा आम्ही स्थानाबद्दल बोलतो तेव्हा तो सेटलमेंट म्हणून मॅक्रो लेव्हल लेआउटवर देखील बोलतो तसेच रहिवासीचे स्थान ब्लॉक आणि प्लॉटमधील अभिमुखता होय आधुनिक पदार्थांच्या वापराचा त्यांच्या थर्मल कम्फर्ट्स आणि दीर्घकाळ देखभालीवर परिणाम झाला येथे शहरी डिझाइन आराखड्यांविषयी आणि त्यांच्या मागच्या बाबींबद्दल चर्चा करते जे आपल्याला माहित आहे की डिझाइनर आणि गोपनीयतेची भावना यावर पुरेसा विचार कसा केला जात नाही तसेच विकासाचे काही सामान्य प्रश्न आहेत डिसास्टरआधीचे हे पूर्व आणि नंतरचे ते सांस्कृतिक सेटअपच्या आधारावर एका ठिकाणी ते संस्कृतीनुसार बदलतात चर्चमध्ये ते स्थापित करतात ते सरकारी बेसमध्ये भिन्न प्रकारे कार्य करते ते वेगळ्या पद्धतीने कार्य करते एका एनजीओ बेसमध्ये ते वेगळ्या पद्धतीने कार्य करते तर या सर्व विकास गटांना सांस्कृतिक बाबीकडे लक्ष देणे नेहमीच एक अडचण असते तर तेथे एक सामान्य मेथोडोलॉजिकल दृष्टीकोन स्थापित करणे फार अवघड आहे कारण विकास ही एक संस्कृती विशिष्ट आहे इमारत डिझाइन आणि नियोजन मार्गदर्शकतत्त्वे पारंपारिक वसाहतींच्या सांस्कृतिक गरजा पुरवत नाहीत तसेच शेजारच्या संकल्पनेकडे लक्ष दिले जात नाही कारण कल्पना करा की आम्ही तुमच्या काही शेजार्यांच्या कंपनीत 30 वर्षे राहिलो आणि अचानक तुम्हाला कुठेतरी वाटप केले जाईल म्हणून एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की तेथे सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनास उत्तेजन दिले जाते आणि स्थानिक ज्ञानात प्रवेश करण्यास असमर्थता असते कारण विकासाचा हा एक समज आहे कारण त्यांना वाटते की परदेशी एजन्सीज ज्याला या लोकांमध्ये येते त्यांना काही समजत नाही त्या संसाधनांवर टॅप करणे आवश्यक असलेल्या बर्याच गोष्टी त्यांना ठाऊक आहेत अडथळे यामुळेच आपल्या गरजांविषयी संवाद साधण्यात अडथळे निर्माण होतात आणि एकतर आपल्याबरोबर जमीन वापरात असलेले बदल आणि मालकी आणि कार्यकाळ याबद्दल चर्चा करू इच्छित आहे म्हणून हा एक प्रकारचा संक्षिप्त आकृती दर्शवितो की त्याचे प्रभाव काय आहेत आणि या परिणामाची कारणे कोणती आहेत आणि ते या अंगभूत वातावरणाला कशा आकार देतात म्हणून या रिसर्च रीकॉन्स्ट्रुकशनच्या प्रक्रियेवर दोन मार्गांनी चर्चा केली गेली आहे एक म्हणजे सकारात्मकतेच्या मार्गाने जिथे फिजिकल अंतर वाढले होते काही विशिष्ट क्रिया यापुढे शक्य नसतात आणि त्यानंतर कुटुंब आणि समुदायाचा त्रास होतो तर विकसनशील संस्था मुख्यत वाद्य पातळीवर काम करतात असुरक्षिततेच्या चर्चेत ऐहिक पातळीवर थेट फिजिकल संबंधांपासून प्रशासनासह एजन्सीसह चालणे अधिक आहे पण दुसरा दृष्टीकोन सांस्कृतिक ऑन्टॉलॉजिकल पासून चर्चा आहे हे सवयीच्या आणि अधिवासातील संबंधांच्या सवयीच्या संकल्पनेबद्दल बोलते जे निरोधक नसते आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तरीही विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित भिन्न प्रतिक्रियेत अपरिहार्यपणे बदल घडवून आणला जातो म्हणून बर्याच प्रकरणांमध्ये आपण हे लक्षात घेऊ शकतो की तेथे धोका आहे आणि अशा प्रकारच्या प्राणघातक बदलांमुळे असुरक्षितता वाढली आहे परंतु जेव्हा आम्ही काही प्रकरणांमध्ये दीर्घकाळ चालत येणारी अनुकूलता पाहतो तेव्हा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिसला तर हे संपूर्ण निरीक्षण उत्तर संरचनावादाच्या सकारात्मकतेच्या दृष्टीकोनातून वाढते तर प्रत्यक्षात जी फिजिकल अवकाशासाठी कार्य करणार्या सामाजिक बांधकामाकडे पाहत आहे आणि येथे प्रतिसादात्मक वातावरणाचा सिद्धांत विशेषत बेंटलीच्या कार्याचा प्रत्यक्षात स्पशेअल एलेमेंट्सना चिथावणी देण्याचे काम केले आणि एक म्हणजे मांडणी ही साधन आणि कार्यक्षमतेने पाहिली जाते की उत्पन्नाची आणि जीवनाची बाब आहे की नाही आणि सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधित विविध कामगिरीचे समर्थन करणारे सामाजिक स्थानिक बांधकाम म्हणून देखील याचा अर्थ लावला जाऊ शकतो जीवन हे कौटुंबिक धर्म राजकीय सामाजिक आणि शेजारचे संवाद असू शकतात म्हणूनच आपण सिद्धांत देखील परत आणतो म्हणूनच या अभ्यासाद्वारे आलेल्या काही शिफारसींचा सारांश जसे की काच रूट पातळीवरील कारभाराला आपण कसे सक्षम बनवू शकतो जिथे सहभागात्मक स्तरावरील दृष्टीकोन अधिक महत्त्वपूर्ण आहे आणि स्थानिक प्रशासकीय संस्थांचे योग्य प्रशिक्षण आणि जागरूकता देखील आहे आम्ही तळाशी स्तरावर कसे प्रशिक्षण देऊ शकतो याबद्दल देखील चित्रपट आणि माध्यम कोम्मुनिकेशन पद्धतींना प्रोत्साहन दिले पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे की त्यांनी लोकांकडे जे दस्तऐवजीकरण केले आहे ते येथे आहे जिथे एखादा चित्रपट एक दृष्टीकोन असू शकतो ज्याचा विचार करू शकतो विद्यमान कागदपत्रे कारण जेव्हा मी माझे रिसर्च सुरू केले तेव्हा मला मॅपमध्ये सापडले नाही विद्यमान वस्ती विकासाचे प्रश्न आणि कोणत्या प्रकारचे स्थानिक बदल घडले आहेत तर आता जीआयएस आणि इतर बरीच नवीन साधने बाजारात आली आहेत म्हणून एखादी व्यक्ती सहजपणे अवलंब करू शकते आणि ती समाजांना कळविली पाहिजे म्हणून आपणास विज्ञान आणि समाज एकत्र आणावा लागेल तयार केलेल्या वातावरणाशी संबंधित असलेल्या माध्यमिक शाळा आणि इतर शाळांच्या अभ्यासक्रमात डिसास्टर व्यवस्थापनाचे धडे समाविष्ट करणे म्हणूनच केवळ डिसास्टरच्या वेळीच त्याकडे पाहण्याची गरज नाही क्षमता कशी वाढविली जाऊ शकते हे दीर्घकालीन पध्दतीने पहा स्थानिक आणि प्रादेशिक समस्यांसह बांधकाम आणि नियोजन नियमांचे विकास मला आशा आहे की आता तुम्हाला संपूर्ण कार्याची कल्पना मिळाली असेल अर्थात हे खूप जुने काम होते पण नंतर माझ्या पुढच्या कामावरही आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या संदर्भासाठी हे काही संदर्भ आहेत आणि खूप आभारी आहे